आपणा सर्वांना नमस्ते वित्तीय लेखांकन या वरील हे आपले दुसरे सत्र आहे मला खात्री आहे की तुम्हाला पहिले सत्र आवडले असेल कारण कि पहिले सत्र केवळ एक प्रास्ताविक सत्र होते म्हणून आपण त्याची सुरुवात लेखांकन म्हणजे काय लेखांकनाचे विविध प्रवाह जसे कि वित्तीय किंवा आर्थिक लेखांकन खर्चाचे लेखांकन व्यवस्थापकीय लेखांकन यामधील फरक हे समजून घेऊन केली होती त्यानंतर आपण वित्तीय प्रपत्रांकडे वळलो होतो वित्तीय प्रपत्रांचा उगम कसा होतो ते पहिले मुळात त्यांचा उगम हा व्यवहारातील आर्थिक चक्रामुळे होत असतो नुकतेच आपण पैश्याचे चक्र ज्या स्लाइडवर पहिले तेथे तुम्ही हे पाहू शकाल ज्यांना अकाउंटिंग म्हणजे काय हे माहित नाही त्यांच्या करता मी अगदी सोप्या भाषेत सांगत आहे तुमच्या पैकी काही जण अकाउंटिंग मधील संकल्पना मध्ये निपुण असाल तरी कृपया मला समजूनघ्या येणाऱ्यासत्रातआपण या संकल्पना विस्तृतपणे समजून घेणार आहोत पैश्याचे चक्र यापासून आपण हि सुरुवात करू पैश्याच्या वापरापासून सुरुवात होते ते पैश्या पर्यंत येऊन थांबते खरेदी व उपभोगाच्या टप्प्यावर पैसे खर्च'केले जातात आणि वसुलीच्या टप्प्यावर उत्पन्न गोळा केले जाते या पैशाच्या चक्रातून मूलभूत अशी वित्तीय प्रपत्रे उदयास येतात एका बाजूस प्रॉफिट अँड लॉस खाते असते ज्यामध्ये आपल्या उत्पन्न व खर्चाची नोंद होऊन त्याची तुलना केली जाते व निव्वळ निकाल नफा किंवा तोटा या स्वरूपात आपल्याला दिला जातो व दुसऱ्या बाजूस बॅलन्स शीट असते आता बॅलन्स शीट काय करते तर आपल्या व्यवसायातील संसाधनाची यादी करते ज्यांना आपण अससेट्स म्हणजे मालमत्ता म्हणून ओळखतो बॅलन्स शीट आपल्या संसाधनाच्या पुरवठादारांची देखील यादी करते जे कि आपले उत्तरदायित्व असते मागील सत्रात आपण महत्वाच्या मालमत्ता पहिल्या आहेत आपण पुन्हा एकदा त्या स्लाइड्स पाहू शकता मला वाटते की आपल्याला हे सर्व माहितच आहे कि पहिला प्रकार हा स्थिर मालमत्तेचा आहे ज्या कि व्यवसाया करता लागणाऱ्या मूलभूत सुविधा असतात यात आपण जागा इमारत वाहने सॉफ्टवेअर पेटंट्स म्हणजे स्वामित्वाचे अधिकार याचा विचार करू शकतो चालू मालमत्ता किंवा करंट असेट्स म्हणजे काय अश्या सर्व मालमत्ता ज्यांचे स्वरूप कायम बदलत असते किंवा ज्या पैश्याच्या चक्रानुसार फिरत राहतात करंट असेट्स मध्ये स्टॉक येऊ शकणारी रक्कम तुमच्याकडे असलेली रोख रक्कम किंवा विदयुत प्राधिकरणाकडून येणारी जमा रक्कम यांचा आपण समावेश करू शकतो महत्वपूर्ण असणारी मानव संपत्ती मात्र बॅलन्स शीट चा हिस्सा असत नाही लायबिलिटी च्या बाजूला तीन महत्वाचे घटकअसतात पहिले म्हणजे भांडवल जे मालकाने गुंतविलेले असते सावकाराने विविध प्रकारचे दिलेले कर्ज हा दुसरा'घटक आणि तिसरा घटक म्हणजे चालू उत्तरदायित्व म्हणजेच करंट लायबिलिटीज चालू उत्तरदायित्व व्यवसायातील पैश्याच्या चक्रातून निर्माण होत असतात उदाहरणार्थ पुरवठादारांना द्यावयाची रक्कम म्हणजे जर तुम्ही काही वस्तू खरेदी केली परंतु त्याचा मोबदला तात्काळ दिला नाही तर तेवढी रक्कम म्हणजे तुमची देयता किंवा तुम्ही वापरलेल्या विजेचे बिल भरले नाही तर ते तुमचे चालू उत्तरदायित्व म्हणजे करंट लायबिलिटी बनते थोडक्यात हा आपण मागील सत्रात पाहिलेला भाग होता जर आपण स्लाइडच्या खालच्या भागाकडे पाहिले तर या दोन्ही प्रपत्र मागील उद्देश आपणास समजेल बॅलन्स शीट हि आपल्या व्यावसायिक संघटनेची वित्तीय स्थिती स्पष्ट करते व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या नफ्याबद्दल माहिती पुरविते पुठे जाऊन पुन्हा आपण हे पाहू कि बॅलन्स शीट आपल्याला काय पुरवते म्हणजे विशिष्ठ काळानंतर आपल्या मालमत्तेचे संसाधनाचे तसेच तुमच्या भांडवलाचे पुरवठादार यांच्या एकत्रित स्थितीचे विवरण देतात मग ते महिन्याअखेरीस असेल किंवा तीन महिन्याच्या शेवटी असेल परंतु हे लक्षात घेतले पाहिजे कि ते संकलित स्वरूपात आहे म्हणजे जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी काही जमीन खरेदी केली असेल तर त्या जमिनीचा उल्लेख सतत तुमच्या बॅलन्स शीट वर येत राहील जोपर्यंत तुम्ही ती विकत नाही म्हणजेच तुमच्या अससेट्स आणि लायबिलिटीज मालमत्ता आणि उत्तरदायित्व या सतत तुमच्या बॅलन्स शीट वर दिसत राहतील म्हणजे चार वर्षांपूर्वी जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर ते त्यावेळेस च्या बॅलन्स शीट मध्ये हि असेल आणि आजच्या बॅलन्स शीट मधेही दिसेल जोपर्यंत तुम्ही त्या कर्जाची परतफेड करणार नाही तुम्ही असे नाही म्हणू शकनार कि मी चार वर्षपूर्वी कर्ज घेतले होते ते आता विसरून जावू चार वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज हे आत्ता देखील कर्जच आहे आणि हे उत्तरदायित्व आजच्या'बॅलन्स शीट मध्ये देखील दर्शविले जाईल म्हणूनच या प्रपत्रास एका विशिष्ठ तारखेपर्यंचे संकलित प्रारूप दाखविणारे विवरणपत्र असे म्हणतात प्रॉफिट अँड लॉस हे प्रपत्र आपल्या महसूल आणि खर्चाचे स्वरूप स्पष्ट करत असते व्यवसायाची कार्यक्षमता दर्शविते परंतु एका विशिष्ट तिमाहीत किंवा वर्षासाठी जर आपण या महिन्यात कोणतीही विक्री केली असेल आणि आपण या महिन्यासाठी नफा आणि तोटा कमविला तर तो या महिन्याचा नफा आणि तोटा होईल परंतु पुढील वर्षामध्ये ते दर्शविले जाऊ शकत नाही ते केवळ वर्तमानात दर्शविले जाऊ शकते त्या वर्षातच दर्शविले जाते म्हणूनच ती संचित कार्यक्षमता नाही जी प्रॉफिट अँड लॉस खात्यात दर्शविली गेली आहे जसे आपण सुरुवातीस पहिले आहे आपली संसाधने आणि स्त्रोत जुळतात व आपली बॅलन्स शीट देखील तंतोतंत जुळते परंतु कालांतराने जेंव्हा आपले व्यवसाय चक्र सतत फिरत राहते आपली बॅलन्सशीट तेंव्हां देखील जुळणे शक्य होते का परंतु काही काळ व्यवसाय केल्यानंतर आपल्या व्यवसायाचे चक्र सतत चालू राहते तरीदेखील शिल्लक पत्रक जुळेल काय समजा तुम्ही व्यवसायामध्ये चांगले काम करत असाल तर तुमची मालमत्ता हळू हळू वाढत जाईल तुमची दायित्वे वाढणार नाही आणि जर अशाच प्रकारे उत्तरदायित्व कमी होत राहिले तरीही बॅलन्स शीट अजूनही जुळेल का आता मी पुन्हा एकदा स्लाइड वर परत जात आहे म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट पाहता येईल बॅलन्स शीट च्या अससेट्स बाजूस तुम्हाला साधारणपणे असे दिसून येईल कि जर आपला व्यवसाय चांगला चालू असेल तर आपला साठा वाढेल तुमच्याकडे येणाऱ्या संसाधनात वाढ होईल तुमची रोख रक्कम वाढेल याचवेळी लिएबिलिटी बाजूस तुम्ही कदाचित कर्जाची परतफेड करत असाल कर्ज शिल्लक कमी होईल जर आपण वेळेत आपल्या पुरवठादारांना किंवा कर्मचार्यांना पैसे दिले तर आपले चालू उत्तरदायित्व देखील कमी होईल अश्याप्रकारे जर तुमचे उत्तरदायित्व कमी होत असेल आणि असलेली मालमत्ता वाढत असेल तरीही बॅलन्सशीट जुळले काय तुम्हाला काय वाटते यावर एकदा विचार करा अससेट्स किंवा लायबिलिटी मध्ये असायला पाहिजे परंतु येथे दिसत नाही असा एखादा आयटम आहे का खरेतर रिजर्व म्हणजे आरक्षित केलेली रक्कम हा अत्यंत महत्वाचा आयटम अगोदर दाखवलेला नाही परंतु आत्ता मी तो प्रामुख्याने तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी दाखवीत आहे तर मग काय होईल समाजा 1 वर्षानंतर तुम्ही काही प्रमाणात नफा कमावला मालकांनी कमवलेला संपूर्ण नफा ते घेऊ शकतात परंतु बहुतेक मालक संपूर्ण नफा काढून घेत नाहीत नफ्यातील काही रक्कम घेऊन उरलेली रक्कम ते रिझर्व्हच्या स्वरूपात व्यवसायात साठवितात अश्याप्रकारे रिजर्व वाढत जातो आपणअगोदरच पहिले आहे कि मालमत्ता वाढत जाते परंतु तुमचे बाह्य दायित्व वाढत नाही किंबहुना ते कमी होत जाते आणि दोघातील फरक हा रिजर्व म्हणजेच राखीव रक्ममेच्या स्वरूपात दिली जाते थोडक्यात काय होते तर सुस्थितीत चालणाऱ्या व्यवसायातील नफा वाढत जातो व राखीव रकमेच्या स्वरूपात साठत जातो असे समजू कि तुम्हाला बॅलन्सशीट चा अभ्यास करण्यास वेळ नाही तर फक्त जुन्या बॅलन्सशीट मधील राखीव रक्कमेची नोंद घ्याजर राखीव रक्कम वाढलेली असेल तर हे तात्काळ समजेल कि व्यवसाय सातत्याने नफा कमवीत आहे जो कि एक वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून घेतला जातो परंतु ते फक्त त्या वर्षासाठीच आहे परंतु तो संपूर्ण नफा राखीव रकमेत जमा केला जातो अश्या अनेक वर्षांचा एकूण नफ्यामधून मालकांनी घेतलेला नफा वजा केल्यास उर्वरित रक्कमेस रिजर्व म्हणून दाखविले जाते जर हा रिजर्व खूप जास्त असेल तर त्याचा अर्थ कि व्यवसायाची आर्थिक स्थिती दीर्घकाळापासून सुस्थितीत आहे आपण ब्लू चिप कंपन्यांविषयी ऐकले असेलच की बर्याच टॉप रेटेड कंपन्यांकडे उच्च प्रमाणात रिजर्व म्हणजे राखीव रक्कमेचा साठा आहे आता काय होते जर आपल्याकडे अधिक प्रमाणात रिजर्व म्हणजे राखीव रक्कमेचा साठा असेल तर कंपनी सहजतेने व्यवसायाचा विस्तारू शकेल त्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही ती राखीव रक्कम पाहिजे त्या गोष्टीवर खर्च करु शकतात आणि कंपनी देखील सुदृढपणे वाढू शकते खूप भक्कम अश्या आर्थिक स्थितीत येईल आता पुन्हा मी आर्थिक स्थितींची सारांशाने मांडणी केली आहे म्हणून बॅलन्सशिट हि केवळ वर्ष्याच्या शेवटीच नाही तर कधीही तयार केली जाऊ शकते बॅलन्सशीट त्या दिवसाच्या आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला पुरवते आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनफा आणि तोटा खाते हे सामान्यपणे एखाद्या विशिष्ट कालावधीच्या शेवटी तयार आणि सादर केले जाते आपल्यासाठी ताळेबंदातील नोंदींचा सारांश पुन्हा सांगत आहे म्हणूनच आपल्या दायित्वातील प्रमुख नोंद म्हणजे मालकांचा निधी होय आता मालकांचा निधी याद्वारे आपल्याला काय समजले थोडे मागे पहिले तर आपण बघितले कि पहिली नोंद हि भांडवलाची तर दुसरी नोंद हि राखीव रक्कमेची म्हणजेच रिजर्व ची होती याचाच अर्थ भांडवल व राखीव रक्कम यांच्या एकत्रित स्वरूपास मालकांचा निधी म्हणून ओळखले जाते आता तुम्ही भांडवल हि संकल्पना कशी स्पष्ट कराल आपल्याला आठवत असेलच की आपण पाहिले आहे की मालकांनी व्यवसायात गुंतवलेली रक्कम म्हणजे भांडवल होय इथे व्यवसायात नफा कमविला जातो आणि तो मालकांना राखीव रक्कमेच्या स्वरूपात दिला जातो अश्याप्रकारे बॅलन्सशीट च्या'लायबिलिटी बाजूस येणाऱ्या भांडवल व राखीव रकमेच्या एकत्रित नोंदीस मालकांचा निधी अथवा स्वामित्व निधी असे म्हणतात दुसरी नोंद दीर्घकालीन उत्तरदायित्व हि आहे या अगोदरच्या बॅलन्सशीट मध्ये कर्ज या उदाहरणाने त्याला संबोधले होते परंतु दीर्घ स्वरूपात असणाऱ्या देयतेस दीर्घकालीन उत्तरदायित्व असे म्हणता येते मग त्यामध्ये एका वर्षात न दिले जाणाऱ्या कर्जाचा आणि परतफेडीचा समावेश होतो तिसरी नोंद हि चालू उत्तरदायित्वाची असते आपण पाहिलेल्या व्याख्येनुसार पैश्याच्या चक्रामुळे निर्माण झालेल्या देयतेस चालू उत्तरदायित्व असे म्हणतात जे उत्तरदायित्व एका वर्षात देणे गरजेचे असते त्यास चालू उत्तरदायित्व असे म्हणतात तर अशी दोन तीन उदाहरणे आपण पाहिली आहेत तुम्ही इतर काही उदाहरणांचा विचार करू शकता का उदाहरणार्थ तुमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचा महिन्याच्या अखेरीस पगार द्यावा लागतो परंतु जर तुम्ही ते वेतन दिले नाही तर अद्याप न दिलेली पगाराची रक्कम चालू उत्तरदायित्व म्हणून संबोधले जाईल समजा जर काही इतर खर्च असतील जसे कि ऑफिसचा खर्च जर तुम्ही ते दिलेले नसेल तर तर ते देखील चालू उत्तरदायित्व आहे तर अश्या सर्व जबाबदाऱ्या ज्या एका वर्षाच्या आत देय असतील त्या चालू दायित्वांमध्ये येतात आणि ज्यांची देयता हे एकावर्षापेक्षा अधिक आहे त्यांना दीर्घकालीन उत्तरदायित्व असे म्हणतात अश्याप्रकारे चालू उत्तरदायित्व व दीर्घकालीन उत्तरदायित्व हे दोन्ही बाहय उत्तरदायित्व आहेत आणि सर्वात वरील पहिली नोंद जी मालकांच्या निधीची आहे ज्याला अंतर्गत उत्तरदायित्व असे म्हणतात आता मालमत्ता बाजू पाहू आपण स्थिर मालमत्ता म्हणजे काय यावर चर्चा केली आहे या मालमत्तेमध्ये पायाभूत सुविधा आहेत किंवा व्यवसायात दीर्घकालीन उपयोगात येणाऱ्या मालमत्ता आहेत या मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक या आणखी एका बाबीचा समावेश आपण केलाआहे आणि तळाशी असणारी शेवटची नोंद म्हणजे चालू मालमत्ता ज्याची आपण अगोदरच चर्चा केलेली आहे तर चालू मालमत्तेचा अर्थ काय अश्या सर्व मालमत्ता ज्या सहजपणे पैशात रूपांतरित होतात किंवा ज्या एका वर्षात प्राप्त होऊ शकतात किंवा सामान्यपणे पैशाच्या चक्रातून येत नाहीत त्याचप्रमाणे अशा सर्व मालमत्ता ज्या एका वर्षाहून अधिक काळ टिकू शकतात त्यांना दीर्घकालीन मालमत्ता असे म्हणतात मालमत्ता या चालू व दीर्घकालीन असतात दीर्घकालीन मालमत्तेमध्ये स्थिर मालमत्ता व नंतर गुंतवणुकीचा समावेश होतो आता ही स्थिर गुंतवणूक काय आहे सर्वप्रथम गुंतवणूक म्हणजे काय जर तुम्ही पाहिले तर मी तुम्हाला आधीच्या बॅलन्सशीट कडे परत घेऊन जातो तिकडे आपण कोणत्याही गुंतवणूकीचा उल्लेख केलेला नव्हता आपण केवळ चालू व स्थिर मालमत्ता पाहिली होती कारण ती पैशाच्या चक्रातून तयार झालेली बॅलन्स शीट होती परंतु जर तुम्ही व्यवसाया बाहेर काही पैसे गुंतविले असतील तर त्या रक्कमेस गुंतवणूक म्हणतात म्हणून आपण एक वर्षा पेक्षा अधिक अवधीकरता व्यवसाय बाहेर गुंतवलेल्या रक्कमेस दीर्घकालीन गुंतवणूक असे म्हणतात तुम्ही एखादया दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उदाहरणाचा विचार करू शकता का जसे कि एका वर्षाहून अधिक वेळेकरिता बँकेत गुंतवलेली मुदत ठेवीची रक्कम हि रक्कम जर बँकेच्या खात्यावर ठेवली तर ती दीर्घकालीन गुंतवणूक नसते कारण बँक खाते हे चालू मालमत्तेचे उदाहरण आहे परंतु तुम्ही जर ती रक्कम दोन वर्ष्याच्या अवधी करीता बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवली तर ते मात्र दीर्घकालीन गुंतवणूकीचे उदाहरण असेल त्याचप्रमाणे तुम्ही जर इतर कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर ती दीर्घकालीन गुंतवणूक असते तर आपल्याकडे व्यवसायाबाहेर गुंतवलेल्या रक्कमेची अशी काही उदाहरणे असू शकतात त्याना दीर्घकालीन गुंतवणूक असे म्हणतात याशिवाय असलेल्या मालमत्तेस इतर दीर्घकालीन मालमत्ता असे म्हणतात अश्याप्रकारे आपण लायबिलिटी आणि अससेट्स अंतर्गत येणाऱ्या नोंदी बघत आहोत आता आपण बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधील पुढील नोंदी येणाऱ्या सत्रात पाहू परंतु हि सर्व माहिती कुठून येते हे पाहणे आत्ता खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी माहितीचा सर्वात चांगला स्त्रोत हा वार्षिक अहवाल आहे कारण प्रत्येक कंपनी आपला वार्षिक अहवालासह प्रसिद्ध करत असते आणि त्या वार्षिक अहवालात आर्थिक प्रपत्रांचा समावेश असतो ज्याकाही आर्थिक विवरणपत्रांची चर्चा आपण केलेली आहे जसे कि बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅशफ्लो हि सर्व विवरणपत्रे खात्यावरील नोंदी आणि काही खुलाश्यासह वार्षिक अहवालात उपलब्ध असतात वार्षिक अहवालात इतर अनेक गोष्टींचा देखील समावेश असतो त्यात अध्यक्षाचे निवेदन असतेत्यात संचालकांचे विश्लेषण असतेलेखापरीक्षकांचा अहवाल असेल कॉर्पोरेट प्रशासनावरील अहवाल असेल त्यामध्ये संकलित अश्या आर्थिक विवरणपत्राचा समावेश असतो त्यानंतर तिथे व्यवस्थापकीय चर्चा आणि विश्लेषण असते 60 लाखाहून अधिक मोबदला मिळणार्या कर्मचार्यांची यादी देखील यामध्ये असू शकते काहीजणांची तशी इच्छा हि असेल वार्षिक 60 लाखाहून अधिक मोबदला घेणाऱ्यांमध्ये एके दिवशी माझेही नाव यावे वार्षिक अहवालात अश्या लोकांची यादी दिलेली असते ते कर्मचारी कोणते आहेतत्याची अर्हता त्यांचा अनुभव इत्यादी बाबींचा समावेश त्यामध्ये असतो म्हणून वार्षिक अहवाल हा प्रमाणित असलेला दस्तावेज आहे जो कोणत्याही अभ्यासकाला खूप मदत करतो आपणास मी आत्ता हे सांगत आहे कारण मी अशी अपेक्षा करतो कि आपल्या पैकी प्रत्येक जण विनामुल्य उपलब्ध असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल डाउनलोड कराल तर कृपया आपली कंपनी निवडा आपला वार्षिक अहवाल डाउनलोड करुन तो संपूर्ण वाचाकारण आपल्या कोर्समध्ये येणाऱ्या सत्रात आपण बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅशफ्लो तसेच आर्थिक प्रपत्रे तयार करताना असणाऱ्या आवश्यक बाबींची चर्चा करणार आहोत याची केवळ लिखित स्वरूपात चर्चा नको म्हणून तुमच्या कंपनीच्या वार्षिक अहवालाचे अवलोकन करा तुमच्या कंपनीची बॅलन्सशिट व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहा तुमची कंपनी म्हणजे तुम्ही स्वतः त्या कंपनी चे मालक नाहीत तरीदेखील ती कंपनी स्वतःची समजा व वार्षिक अहवाल अभ्यासा म्हणूनच मी आपल्याला वार्षिक अहवाल म्हणजे काय हे सविस्तर सांगितले आहे येणाऱ्या सत्रामध्ये आपण विविध वित्तीय प्रपत्रे पाहणार आहोत मला आशा आहे की आपणास हे दुसरे सत्रदेखील आवडले असेल हे एक लहान सत्र होते परंतु तिसऱ्या सत्रापासून आपण प्रत्येक आर्थिक प्रपत्राचा तांत्रिक तपशील पाहणार आहोत